व्हीएलएसआय फिजिकल डिझाइनवर आमच्या चर्चेचा सुरू ठेवा या दुसर्या आठवड्यात आम्ही काही गोष्टी पहात आहोत आपण बॅकएंड डिझाइन लेवल वर डिझाइन ऑटोमेशनची इनिशिअल स्टेप सांगू शकता म्हणजेच आम्ही फ्लोर प्लॅनिंग प्लेसमेंटच्या समस्यांकडे पाहत आहोत आणि अर्थात त्यापूर्वी सर्किट पार्टीशनिंग आवश्यकता आहे म्हणून आम्ही पार्टीशनिंग वरील व्याख्यानाद्वारे आपली चर्चा सुरू करतो जी सहसा या प्रोसेसची पहिली स्टेप असते तर प्रथम आपण पार्टीशनिंग समस्येचे स्कोप आणि त्यात काय समाविष्ट आहे याबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करूया

जेव्हा आपण पार्टीशनिंग बद्दल बोलतो तेव्हा आम्ही कोणत्याही प्रकारच्या सिस्टम डिझाइनची नेटलिस्ट घेतो हे ट्रान्झिस्टरच्या लेवलवर गेट्सच्या लेवलवर किंवा खरं तर कोणत्याही प्रकारचे मॉड्यूल व ब्लॉक असू शकते जेव्हा जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही पार्टीशनिंग करीत आहोत तेव्हा आम्ही सिस्टमला स्मालर आणि मोर मॅनेजेबल सबसिस्टिममध्ये डिकंपोज करीत असतो असे आहे की प्रत्येक सबसिस्टिम इंडिपेंडेबली डिझाइन आणि इंडिपेंडेबली मांडली जाऊ शकतात परंतु या प्रोसेसमध्ये सॅटिसफाय असणे आवश्यक आहे असे काही क्रायटेरिया आहेत म्हणून डिकंपोज दरम्यान आपल्याला याची काळजी घ्यावी लागेल की या पार्टीशनिंग किंवा सबसिस्टिममधील कनेक्शनची संख्या आवश्यक आहे ती मिनिमाइझ करा आणि हे डिकंपोज आम्ही हिराचीकली अंमलात आणू शकतो आणि ब्लॉक्स स्मॉल आणि स्मॉल बनवतो जोपर्यंत अशा प्रत्येक स्टेपवर पोहोचत नाही जिथे प्रत्येक ब्लॉक इंडिपेंडेबली हॅंडल जाऊ शकतात आणि इंडिपेंडेबली डिझाइन केले जाऊ शकतात लार्ज सिस्टिमसह आपण त्याचे स्माल पार्टीशनिंग करणे चालू ठेवतो जोपर्यंत आपण सर्व पीस मॅनेजेबल साईझ करण्यायोग्य स्टेपवर पोहोचत नाही पार्टीशनिंग चे आउटपुट म्हणून आपल्याला इंडिपेंडेबली मॉड्यूल नेटलिस्ट मिळतील असे म्हणू या की तेथे असे एन मॉड्यूल्स आहेत आणि अर्थातच ते कसे इंटरकनेक्ट केले गेले आहेत ज्याला आपण इंटरफेस माहिती म्हणून संबोधतो यापूर्वी आपण एक उदाहरण पाहिली होती तीच उदाहरणे पाहू या म्हणून आम्ही येथे पहात असलेल्या या गेट लेव्हल नेटलिस्टच्या बाबतीत पार्टीशनिंग प्रॉब्लेम स्पष्ट करतो आपल्याकडे 48 गेट्स असलेले एक सर्किट आहे जेणेकरून या उदाहरणात आपण ते 3 क्लस्टर किंवा पार्टीशनिंग मध्ये कसे पार्टीशन करावे ते स्पष्ट करीत आहोत एक स्पष्ट उद्देश म्हणजे पार्टीशन साधारणतः सेम साईजचे असले पाहिजेत म्हणून या प्रकरणात पार्टीशनचे साईज 1516 आणि 17 आहेत मी आणखी एक आवश्यकता आहे कारण मी आपणास इंटरकनेक्ट लाईन नंबर सांगितली आहे पहिल्या आणि दुसर्या पार्टीशनमधील इंटरकनेक्ट नंबर 4 आहे आणि दुसर्या आणि तिसर्या दरम्यान ते देखील 4 आहे त्यामुळे पार्टीशनमधील कनेक्शनची नंबर कमी करण्याचे उद्दीष्ट देखील बर्यापैकी समाधानी आहे म्हणून हे उदाहरण पार्टीशन किंवा पार्टीशन प्रोसेसद्वारे नेटलिस्टला छोट्या नेटलिस्टमध्ये कसे पार्टीशन करावे हे अंदाजे दर्शविले जाते तेथे 2 क्रायटेरिया आहेत एक नंबरचे पार्टीशन अप्रॉक्सिमेंटली सेम साईजचे आणि 2 नंबरचेचे असणे आवश्यक आहे पार्टीशनमधील कनेक्शनची नंबर अप्रॉक्सिमेंटली सेम असणे आवश्यक आहे जेव्हा आपण पार्टीशनबद्दल बोलतो तेव्हा ही प्रोसेस डिफरेंट लेवलवर केली जाऊ शकते उदाहरणार्थ जेव्हा आपण एखादी सिस्टीम डिझाइन करता तेव्हा आम्ही ती सिस्टम लेवलवर पार पाडू शकतो संपूर्ण सिस्टम डिझाइन ज्याला आपण सबसिस्टममध्ये पार्टीशन करू शकतो परंतु प्रत्येक सबसिस्टिम असू शकते शक्यतो प्रिंटेड सर्किट बोर्ड मध्ये मॅप केले जावे एकदा आमच्याकडे पीसीबी किंवा बोर्ड आला की आपण बोर्डच्या लेवलवर पार्टीशन करू शकतो म्हणूनच बोर्डात नंबर ऑफ चिप्स असू शकतात आणि जेव्हा आपण चिप डिझाइन करत असता तेव्हा तेथे बरेच ब्लॉक किंवा मॉड्यूल असू त्यांचे कनेक्शन म्हणून शकतात आपण असे म्हणू शकता की पार्टीशन सिस्टम लेवलवर किंवा चिप स्टेपवर चिपच्या आत देखील केले जाऊ शकते आणि लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की जेव्हा आपल्याकडे लार्ज सिस्टिम असते तेव्हा संपूर्ण सर्किट अनेक प्रिंटेड सर्किट बोर्डां मध्ये विभागली जाते ज्याद्वारे आपल्याला सिस्टम मिळते आपण चिपच्या आत 2 पॉईंट जोडत असाल तर डीले महत्त्वपूर्ण आहे समजा डीले एक्स असेल तर आपण एकाच बोर्डात 2 चिप्स दरम्यान जात असताना डीले साधारणतः 10 वेळा होऊ शकतो परंतु जेव्हा आपण बोर्डच्या पलीकडे जात असता ते 20 वेळा किंवा त्याहूनही मोठे असू शकते म्हणूनच आपण पाहू शकता की आम्ही जितके आत जाईन तितकेच इंट्रा बोर्ड आणि बोर्ड्सवर आपण इंट्रा चिप रूटिंग म्हणू शकता म्हणून डीले जास्त प्रमाणात वाढू शकेल म्हणून हे सुडिटरमाईन करणे महत्वाचे आहे की आमच्याकडे त्यांच्याकडे असलेले क्रिटिकल नेट शक्य तितक्या कमी डीले रिजन मध्ये घालावे लागतील म्हणजेच चिपच्या आत हे अधिक श्रेयस्कर आहे जर ते शक्य नसेल तरच आपण चिप्सवर जाऊ शकता येथे एक उदाहरण बघूयातर लेफ्ट साईडला आपल्याला एक बोर्ड दिसेल ज्यामध्ये समाविष्ट आहे ही एक प्रणाली आहे समजा ज्यामध्ये दोन बोर्ड असतात आणि या प्रत्येक बोर्डात काही चिप्स असतात म्हणून मी काही कनेक्शन दर्शवित आहे म्हणून या चिपमधील ब्लॉक ए आणि या चिपच्या आत ब्लॉक बी यांच्यातील कनेक्शनला यामुळे 10 एक्स डीले लागेल त्याचप्रमाणे या बी आणि पुढील बोर्डवर सी दरम्यानचे कनेक्शन 20 एक्स असू शकते तर ए पासून सी पर्यंत संपूर्ण डीले 10 अधिक 20 असू शकते परंतु समजा वैकल्पिक मॅपिंगमध्ये जर आपण ए आणि बी समान विभाजनात ठेवले तर ए आणि बी डीले कनेक्शन केवळ एक्स असू शकेल आणि सी देखील असल्यास आपण त्याच बोर्डवर ठेवू शकता नंतर बी आणि सी दरम्यान डीले ब आणि क फक्त 10 असू शकतो तर 30 एक्सऐवजी ए आणि सी दरम्यान डीले 11 एक्स होईल म्हणून हे आपल्याला दर्शविते की क्रिटिकल नेटकिंवा जास्त डीले भाग चिपच्या आत किंवा बोर्डात कसे ठेवले जाऊ शकतात जेणेकरून शक्य तितक्या डीले कमी करता येईल आपण एक गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे तसेच आम्ही सामान्यत क्रिटिकल पाथ बद्दल बोलतो सिग्नल प्रसार करण्यासाठी मॅक्सिमम टाईम घेणारे पाथ क्रिटिकल पाथ सामान्यत सर्किटच्या ऑपरेशनची मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी डिटरमाईन करतात आता आम्ही ज्या पाथने म्हटले आहे की आम्ही एक क्रिटिकल पाथ मोडण्याचा किंवा एखाद्या क्रिटिकल पाथचा सर्किटच्या हायर स्पीड सेक्शन ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर त्या पाथने आपला क्रिटिकल पाथ स्मालर साईजचा होऊ शकतो परंतु एक गोष्ट आपण देखील लक्षात ठेवली पाहिजे हे करताना चिपच्या आत असलेले इतर काही पाथ चिपच्या पलीकडे जाऊ शकतात आणि कदाचित त्यांच्या डीले प्रोसेस वाढू शकतात काही पथ जे पूर्वी क्रिटिकल नव्हते ते नंतर क्रिटिकल होऊ शकतात पार्टीशन प्रॉब्लेम जर आम्हाला फॉर्म्युलेट करायचे असेल तर आम्ही ते असे म्हणू शकतो म्हणजे आम्हाला एक नेटलिस्ट दिली गेली आहे या नेटलिस्टला अनेक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आम्ही स्मालर नेटलिस्टच्या सेटमध्ये पार्टीशन करू इच्छित आहोत पार्टीशनमधील कनेक्शनची नंबर कमी करायची आहे पार्टीशन केल्यामुळे डीले होतो मी आता आत्ता क्रिटिकल पाथतील डीलेचा उल्लेख केला आहे ज्यात मिनिमाईज आवश्यक असलेले सिग्नल नेट आहेत जे क्लॉक फ्रिक्वेन्सी निर्धारित करतात आणि प्रत्येक चिप किंवा बोर्डची येऊ शकणार्या इंटरकनेक्टिंग टर्मिनेटच्या नंबर लिमिट असते तर लिमिट होणारी नंबर त्या मॅक्सिमम व्हॅल्यू लिमिट च्या आत असणे आवश्यक आहे आणि अर्थातच प्रत्येक पार्टीशन चिप किंवा बोर्डात फिट असावा जेणेकरून साईज किंवा रिजनच्या बाबतीत यास काही मॅक्सिमम अप्स बाउंड असू शकेल आणि आपल्याकडे परवानगी असलेल्या एकूण पार्टीशनची नंबर देखील स्पेसिफाय केली जाऊ शकते आपल्याकडे असे अनेक चिप्स असू शकतात ज्यात आपण संपूर्ण डिझाइन पार्टीशन करू शकता किंवा यापेक्षा जास्त नसलेल्या या बोर्डांची संख्या असू शकते पार्टीशन टेक्निकबद्दल बोलताना टेक्निकचे कन्स्ट्रक्टिव्ह किंवा इटरेटिव्ह इम्प्रोव्हमेन्ट म्हणून वर्गीकरण केले जाऊ शकते कन्स्ट्रक्टिव्ह प्लेसमेंट म्हणजे आम्ही एम्पटी पार्टिशनसह प्रारंभ करीत असलेल्या कोणत्याही गोष्टीसह प्रारंभ करीत नाही आणि पार्टीशन वाढवण्यासाठी आम्ही हळूहळू ब्लॉक किंवा मॉड्यूल्स जोडतो आणि त्याद्वारे पार्टीशन वाढू देतो परंतु दुसर्या बाजूला दुसरा वर्ग असतो यास अल्गोरिदम इटरेटिव्ह इम्प्रोव्हमेन्ट म्हणतात येथे अशी कल्पना आहे की आपल्याकडे प्रारंभिक पार्टीशनसह प्रारंभ होण्यापूर्वी आमच्याकडे विद्यमान अनेक पार्टीशन आधीपासून अस्तित्वात आहेत आणि या अल्गोरिदमच्या भागाच्या रूपात आम्ही या ब्लॉक्सच्या सेटवर इनक्रेमेंटली आणि इटरेटिव्ह करून पार्टीशनची क्वालिटी इम्प्रोव्ह करतो मग आपण यापैकी काही पद्धती एक एक करून पाहू तसेच रँडम सिलेक्शन खूप सोपी आहे असे म्हणतात की आपल्याकडे नोड्सचा एक सेट आहे म्हणून आपण एकाच वेळी नोड्स रँडम सिलेक्शन आणि योग्य आकार होईपर्यंत आपण त्यांना डिटरमाईन साईजच्या क्लस्टर्समध्ये ठेवत रहा याचा अर्थ काय समजा माझ्याकडे क्लस्टर मध्ये १० पर्यंत ब्लॉक्स असणे आवश्यक आहे आणि समजा माझ्याकडे ब्लॉक्स ठेवण्यासाठी काही असे ब्लॉक आहेत म्हणून मी या सेटमधून काय करतो ते मी रँडम सिलेक्शन करतो मी ठेवतो मी सहजगत्या दुसरे सिलेक्शन करतो मी ठेवतो मी रँडमपणे दुसरे स्थान सिलेक्शन करतो या प्रकारे 10 ची मर्यादा येईपर्यंत मी पुढे जात आहे एकदा हे 10 पोहोचल्यावर मी असे म्हणू शकतो की माझे पार्टीशन पी1 झाले आहे आता मी माझ्या पुढच्या पार्टीशन पी 2 वर जा अशाच प्रकारे मी पुन्हा ब्लॉक्स रँडम सिलेक्शन मी त्यांना येथे ठेवतो जोपर्यंत माझी 10 ची मर्यादा पुन्हा पोहोचत नाही तर माझे पी 2 झाले मग मी पी 3 पी 4 इत्यादीकडे जा तर ही पद्धत आपण पाहू शकता ही अगदी सोपी आणि स्पष्ट आहे आणि अगदी नैसर्गिकरित्या आम्ही करत होतो आपण हे संपूर्णपणे रँडम ली करत होते आम्ही ज्या ब्लॉक्समध्ये कनेक्ट झालेले आहे त्या मार्गाने त्यांची प्रॉपर्टी पाहत नव्हतो म्हणून सहसा या प्रोसेसमध्ये जनरेट केलेल्या पार्टीशनची क्वालिटी इतकी चांगली नसते म्हणून आम्ही आणखी एक पद्धत पाहतो जी त्या बाबतीत चांगली आहे आणि आम्ही याला क्लस्टर ग्रोथ म्हणतो आता आम्ही काय करतो हे क्लस्टर ग्रोथच्या पद्धतीत आम्ही एकाच नोडसह प्रारंभ करतो आणि पार्टीशन तयार करण्यासाठी इतर नोड्स जोडतो परंतु कनेक्टिव्हिटीवर सहजपणे आधारित नाही आणि आपल्याला पार्टीशन करू इच्छित क्लस्टर ची संख्या देखील एक इनपुट पॅरामीटर असू शकते तर आपण येथे या अल्गोरिदमची ऑउटलाईन पाहूया येथे असे म्हणूया की आपल्याकडे नोड्सचा सेट आहे तो आपण कॅपिटल व्ही म्हणू आणि प्रत्येक क्लस्टर साईज दर्शवितो तर पार्टीशनची संख्या व्ही भागाचा आकार मीटर असेल म्हणून आपण 1 ते n च्या समान प्रत्येक पार्टीशनसाठी काय करता ते आम्ही पुन्हा सांगतो तर आम्ही वेरियेबल सीड या टायटलच्या व्हर्टेक्सच्या रूपात प्रारंभ करतो ज्याची मॅक्सिमम डिग्री आहे डिग्री म्हणजे हे मॅक्सिमम ब्लॉक्सशी जोडलेले आहे ब्लॉक जो इतर ब्लॉक्ससह मॅक्सिमम कनेक्ट केलेला आहे आपण ते व्हर्टेक्स निवडा आणि त्या भागास त्या पार्टीशनसाठी माझे प्रारंभिक सीड होऊ द्या मी याला vi म्हणतो Vi पार्टीशन दर्शवते एकदा मी हे निवडल्यानंतर मी हे सीड मूळ व्हीमधून काढून टाकते नंतर प्रत्येक क्लस्टर चा साईज m असल्याने मला हे m 1 ऍड करावा लागेल m पेक्षा कमी हे m 1 उर्वरित व्हर्टायसेस vi पर्यंत ऍड करावा लागेल तर मी प्रत्येक टप्प्यावर काय करीत आहे आणि मी एक शिरोबिंदू टी तपासतो आणि शोधतो जो वाय मध्ये आधीपासूनच असलेल्या व्हर्टेक्सशी अधिकतमपणे जोडलेला असतो मग मी काय करू आम्ही व्हीटी चे एकत्रिकरण घेतो आणि आम्ही ही टी व्ही मधून पुन्हा बाहेर काढतो आणि एकदा आपण ही प्रक्रिया पूर्ण केल्यास ही व्ही रिक्त होईल आणि आम्हाला आमचा इच्छित क्लस्टर मिळेल आम्ही क्लस्टर तयार करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या कनेक्टिव्हिटीवर अवलंबून ही एक अगदी सोपी पद्धत आहे आणि आम्ही वेगवेगळे आकार एक एक करून वाढवितो

आता आपण अशा काही पध्दतींमध्ये जाऊ या ज्यातून काही अधिक व्यावहारिक आहेत या अर्थाने की आपल्यात जास्त फ्लेक्सिबल आहे येथे या क्लासच्या मेथड हिराचीकल क्लस्टरिंग असे म्हणतात मग ते असे काहीतरी करतात काय आपण मॉड्यूल किंवा ऑब्जेक्ट्सच्या सेटचा विचार केला आणि कनेक्टिव्हिटीवर अवलंबून त्यांचा गट केला म्हणजे निकटता समजा जसे दोन ब्लॉक्स असतील ज्यामध्ये आपण असे म्हटले आहे की तेथे 10 कनेक्शन आहेत तर आपणास नेहमी हे हवे असेल की ते 2 ब्लॉक्स एकत्रच राहतील तर हे निकटतेचे उपाय आहे जे ब्लॉक्स अधिक हेविली कनेक्टेड असतात त्यांना जवळ ठेवले पाहिजे ही मूलभूत कल्पना आहे तर आपण काय करता आम्ही आमचा क्लस्टर हिराचीकल वे ने ठेवतो कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीकोनातून जवळच्या 2 ऑब्जेक्ट प्रथम क्लस्टर केल्या जातात आणि एकदा आपण हे केल्या नंतर ऑब्जेक्टचे रिजन मर्ज केले जाते आणि त्यानंतर सिंगल ऑब्जेक्ट मानले जाते आणि आपण या प्रोसेस रिपीट कराल तर माझ्या रिमेनिंग नेटलिस्टमध्ये सर्वात जवळील दोन व्हर्टायसेस सिलेक्शनचा प्रयत्न करा आणि आपण त्यांना मर्ज करा आणि आपण व्हर्टायसेस कोणत्या क्रमाने मर्ज होत आहात याची माहिती ठेवा कारण आपण नंतर हे वापरत असाल एक्चुअल पार्टीशनिंग आपण या प्रक्रिये रिपीट करता आणि त्यानंतर जेव्हा सिंगल क्लस्टर तयार होतो आणि आपण हिराचीकल क्लस्टर ट्री नावाची काहीतरी तयार केली जातेतेव्हा क्लस्टर ट्री सिंगल क्लस्टर तयार करण्यासाठी मर्ज झालेल्या ऑब्जेक्ट जोड्यांचा हा क्रम दर्शवितो म्हणून मी उदाहरण देण्यासाठी एक उदाहरण दर्शवित आहे एकदा आपण हे केल्यावर आपण 2 किंवा अधिक क्लस्टर्स तयार करण्यासाठी ट्री कापू शकता हे कसे केले जाते ते पाहूया आपण यासारखे एक उदाहरण घेऊ जिथे हे 5 व्हर्टायसेस काही स्माल नेटलिस्ट किंवा काही बेसिक एलिमेंट दर्शवितात जेथे ते गेट असू शकतात ते स्माल गेट असू शकतात आणि या संख्या ते कनेक्शनची संख्या किंवा त्यांचे निकट दर्शवितात हे 9 व्ही 2 आणि व्ही 4 दरम्यान 9 कनेक्शन असल्याचे सूचित करते हे 1 सूचित करते की व्ही 2 आणि व्ही 3 दरम्यान एक कनेक्शन आहे आता एकदा आपण हे केल्यावर आपल्याला दिसेल की व्हर्टायसेस सर्वात जवळची कोणती जोड आहे व्ही 2 आणि व्ही 4 सर्वात आधी आपण या 2 मर्ज केले आहेत आपण या प्येर ला मर्ज आणि व्ही 24 नामक एक कॉम्पोजिट व्हर्टेक्स तयार करूया ही पहिली स्टेप रिमेनिंग ग्राफ आम्ही ही प्रोसेस पुन्हा करतो आपण पाहता की या 7 V1 आणि व्ही 24 या 2 मध्ये सर्वात जवळचे कोणते आहे ते मर्ज करा जेणेकरुन आम्हाला V241 मिळेल तर रिमेनिंग ग्राफ एकदा आपण V1 आणि V24 मर्ज केल्यानंतर एकदा आपल्याला एक गोष्ट दिसेल की आपल्याला V241 मिळेल तर V24 आणि V3 दरम्यानचे वेट हे 1 अधिक 56 असेल कारण आपण या 2 मर्ज केल्या आहेत म्हणून या 2 मधील कनेक्शनची संख्या आता 6 आहे तर पुढील 6 हे सर्वात जास्त आहे तर रिमेनिंग4 म्हणजे आपण शेवटी हे करा सिक्वेन्स ऑफ व्हर्टेक्स आपण 2 4 नंतर 1 नंतर 6 3 नंतर 3 नंतर 5 मध्ये मर्ज करीत आहात तर आपल्याला हा क्रम आठवतो आणि आपण काहीतरी क्लस्टरिंग ट्री म्हणू शकता म्हणून नोड व्ही 24 मिळविण्यासाठी आपण सुरुवातीला व्ही 2 आणि व्ही 4 मर्ज करा व्ही 24 आणि व्ही 1 या मार्गाने या मर्ज करा एकदा आमच्याकडे हे ट्री आले की मग आपण हा निर्णय घेऊ शकता की आपण कापलेल्या कोणत्याही काठावर तो कट करू शकता ते 2 भागात विभागले जाईल कारण आपल्याला माहित आहे की एक ट्री एक प्रकारचा ग्राफ आहे जिथे 2 दरम्यान एक अनोखा मार्ग आहे व्हर्टेक्स आपण कोणतीही ऐज कापल्यास ते त्यास 2 भागात विभाजित करते समजा आपल्याकडे असे एखादे ट्री असेल तर आपल्याकडे एक ट्री आहे असे म्हणा हे मी देत आहे फक्त उदाहरण आहे समजा माझ्याकडे असे एक ट्री असेल तर समजा एकदा आपल्याकडे असे एक ट्री असेल तर समजा मी त्यास 3 भागात विभागू इच्छित आहे तर तुम्ही काय करू शकता मी येथे एक कट बनवू शकतो हे तुम्ही पाहु शकता की ट्रीचे 2 भागात विभाजन होईल म्हणजे हा एक भाग आहे आणि दुसरा हा भाग असेल आता मी काय करू शकतो मी आणखी एक कट करू शकतो येथे हे यासारख्या दुसर्या क्लस्टर प्रमाणे एका क्लस्टर मध्ये ब्रेक होईल म्हणून प्रत्येक वेळी या ट्रीची ऐज कापा की तुम्हाला आणखी एक विभाजन किंवा क्लस्टर जनरेट मिळेल या उदाहरणामध्ये देखील असे म्हणूया की आम्ही येथे दोन भागांमध्ये विभाजित करू इच्छित आहोत जेणेकरुन आपल्याला व्ही 2 व्ही 4 आणि व्ही 1 चे एक क्लस्टर मिळेल व्ही 3 आणि व्ही 5 चे आणखी एक क्लस्टर मिळेल आता हे क्लस्टर्स असे असतील की एकदा जे हेविली कनेक्ट झाले असेल आपण त्यांना बरोबर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात तर ही मूलभूत कल्पना आहे आता मिन कट अल्गोरिदम नावाच्या अल्गोरिदमच्या एका अत्यंत महत्त्वाच्या क्लासकडे जाऊ या की मी ही अट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे की मी पार्टीशन अशा प्रकारे करीत आहे की ज्या नंबर ऑफ लाईन आहे पार्टीशन ऍक्रोस कमी केले जाते समजा माझ्याकडे अशी नेटलिस्ट आहे मी असे पार्टीशन करीत आहे किती सिग्नल लाइन क्रॉसिंग करत आहेत ते मला पहावे लागेल हे कट म्हणून डिफाइन केले आहे म्हणून मला कट साईज कमी करावा लागेल ज्याला एक गुड पार्टीशन म्हटले जाईल म्हणून मी येथे दर्शवित असलेला हा केर्निघन लिन्स अल्गोरिदम आहे हे मुळात असे काही करत आहे आणि प्रारंभिक नेटलिस्टचे 2 बायसेक्शन पार्टीशन केले आहे जे सेम साईजचे असेल या अर्थाने हे बायसेक्शन अल्गोरिदम आहे येथे पद्धत अगदी सोपी आहे आपण प्रारंभिक पार्टीशनसह प्रारंभ करतो प्रारंभिक पार्टीशनपासून प्रारंभ करून कट इम्प्रूव्ह प्रोसेस नाही तोपर्यंत आम्ही इट्रेटिव्ह प्रोसेस पुन्हा करतो तर मी काय करतो हे पार्टीशनपैकी एक व्हर्टेक्स शोधून काढू ज्याच्या एक्सचेंजमुळे कट आकारात सर्वात मोठी घट होईल आपल्याकडे आपल्याकडे 2 सेट्स उपलब्ध आहेत त्याप्रमाणे 2 व्हर्टेक्स जे आपला प्रारंभिक पार्टीशन आहे या सेटमधील एक व्हर्टेक्स आपण या सेटमधून एक व्हर्टेक्स सिलेक्शन आपण त्यास देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला किती इम्प्रूव्ह मिळेल हे पहा आपण प्रत्येक जोडीच्या व्हर्टेक्ससाठी या इट्रेटिव्ह प्रोसेस करता आणि प्रत्येक स्टेप कोणती जोडी आपल्याला सर्वोत्तम फायदा देते किंवा एक्सचेंज साठी व्हर्टेक्स सिलेक्शनसाठी पेर सिलेक्शन करतो एकदा आपल्याला व्हर्टेक्स पेर सापडली की आपण हे व्हर्टेक्स लॉक करा लॉक म्हणजे भविष्यात या व्हर्टेक्स पुढील कोणत्याही एक्सचेंजेसमध्ये भाग घेणार नाहीत परंतु जर आपल्याला असे दिसून आले की व्हर्टेक्स जोड्या पेर कोणतीही इम्प्रुव्हमेंट करणे शक्य नाही तर आपण पेर व्हर्टेक्स निवडाल जे कॉस्ट सर्वात स्मालेस्ट इनक्रिज देईल तर येथे देखील अपेक्षेने कॉस्टमध्ये काही इनक्रिज करण्याची अनुमती द्या की जर आपण हे नंतर केले तर आपल्याला एक चांगले सोल्युशन मिळेल म्हणूनच लोकल मिनिमा नावाची कोणतीही गोष्ट अव्हॉइड करण्याची ही स्टॅंडर्ड मेथड आहे सोल्यूशन स्पेस असू शकते किंवा अनेक मिनिमम पॉईंट असू शकतात आपण लोकल मिनीमा मध्ये पडू नये म्हणून प्रयत्न करा कारण आणखी एक मिनिमम असू शकते जी त्याहूनही चांगली आहे म्हणूनच कधीकधी आपण भविष्यात एक चांगले सोल्युशन मिळेल या अपेक्षेने आपण आणखी वर्स सोल्युशन स्वीकारता परंतु येथे जाताना आपल्याला प्रत्येक स्टेपवर आठवते की आपण आतापर्यंत पाहिलेला बेस्ट सोल्युशन कोणता आहे चला तर एक उदाहरण देऊ माझ्याकडे असे एक सर्किट आहे ज्या मला 2 भागात पार्टीशन करायचे आहे म्हणून आम्ही या गेट्स बाहेर एक ग्राफ बनवतो मी येथे असे समजते की थींनर एजचे वजन 1 आणि थिक एजचे वेट 0 तर असे म्हणू या की हे वेट कमी व्हावे अशी माझी इच्छा आहे अशाप्रकारे प्रारंभिक पार्टीशनसह प्रारंभ करूया इनिशियल पार्टीशनसाठी जर आपण फक्त काट असलेल्या व्हर्टेक्सची नंबर मोजली तर ती 1 2 3 4 थींन एज आणि 3 थिक एज आहे तर कॉस्ट 4 प्लस 1 5 5 आपण जोडीनुसार चेक आणि ए आणि सी ए एफ ए जी ए एच तर बीसीबीएफ बी बीजी बीएच आणि इतर गोष्टींचा एक्सचेंज करण्याचा प्रयत्न कराल तर आपल्याला सापडेल की सी आणि डीची एक्सचेंज आपल्याला जास्तीत जास्त फायदा देईल तर ही स्टेप येथे दर्शविली आहे आपण c आणि d ची एक्सचेंज केल्यास c येथे आणले जाईल आणि d तेथे आणले जाईल आणि हे 2 व्हर्टेक्स शेडेड दाखवले आहेत आता आपण पाहत आहात की कॉस्ट 1 2 3 4 थींन एज आणि एक थिक एज कमी झाली आहे 5 आहे पुढच्या स्टेप मध्ये आपण व्हर्टेक्स करत असलेले व्हर्टेक्स g आणि b आहेत येथे जी आणा कारण येथे आपण पुन्हा पेरचा शोध घ्या ज्याचा एक्सचेंज आपल्याला एकतर जास्तीत जास्त फायदा देईल किंवा आपल्याला कॉस्ट कमीतकमी वाढत नसाल्यास तर तो जी बी आहे जर आपण हे केले तर आपल्याला दिसेल की 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 तर कॉस्ट 6 असेल अशाच प्रकारे आपण पुढे रहा तर पुढच्या स्टेपमध्ये आपण या एफ ची एक्सचेंज करा आणि आपल्याकडे ही एफ एक्सचेंज करा आणि एफ आणाजेणेकरून पुन्हा कॉस्ट वाढेल मग शेवटच्या स्टेप मध्ये आपण रिमेनिंग 2 ची एक्सचेंज करा आता या प्रोसेस मध्ये आपण हे पाहू की ही कॉस्ट आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या मिनिमम कॉस्टची आहे तुम्ही एका पार्टीशन हे a b c e रिटन आहे तर तुम्ही यास आपले फायनल पार्टीशन म्हणून डिक्लेर करा एका उर्वरित भागातील a b c e तर हेच मुळात कर्निघ्न लिन बाय पार्टीशन अल्गोरिदम आहे या अल्गोरिदमची कमतरता असा आहे की हे थेट हायपर ग्राफ ला लागू नाही हायपर ग्राफ चा अर्थ असा आहे की तेथे जोडलेले दोनपेक्षा जास्त नोड आहेत त्याला हायपर एज असे म्हणतात ज्याला 3 व्हर्टेक्स जोडणारी एक एज आहे केर्निघन लिन अल्गोरिदम थेट हा हायपर ग्राफ विचारात घेत नाही ही एक ड्रॉबॅक आहे आणि हे आर्बिट्ररिली वेटेड ग्राफ हँडल शकत नाही जरी आपण पाहिलेल्या उदाहरणात वेट आहे तर हे हँडल करू शकतेपरंतु कॅल्क्युलेशन मोर कॉम्प्लेक्स होईल आणि पार्टीशन साईज एन्डपूर्वी माहित असणे आवश्यक आहे टाईम कॉम्प्लेक्ससीटी नोड्सच्या नंबरच्या दृष्टीने जास्त असेल तर मॅक्सिमम एन बाय 2 एन 2 इटरेशन होईल प्रत्येक इटरेशनमध्ये ऑर्डर एन स्क्वेअर ओ एन 2 पेर सेलेकशन कॉम्प्लेक्स असेल तर सर्व काही ते ऑर्डर एन क्यूब ओ एन 3 असेल हे सेम साईज पार्टीशन बॅलन्स मानते हे केर्गीन लिन अल्गोरिदम अनेक मार्गांनी वाढविले जाऊ शकते प्रथम आपण अनइक्वल ब्लॉक साईजचा विचार करू शकता समजा माझ्याकडे २n व्हर्टायसेस असलेला ग्राफ आहे परंतु मला त्यास दोन सबग्राफमध्ये पार्टीशन करायचे आहे म्हणून n आणि n इक्वल नाही परंतु n1 आणि n2 किंवा n1 आणि n2 इक्वल नाहीत हे असे काहीतरी आहे मला त्यास एका मोठ्या पार्टमध्ये पार्टीशन करायचे आहे समजा येथे एन १ व्हर्टेक्स आहेत आणखी एक पार्टीशन येथे छोटे असेल तर येथे एन २ व्हर्टेक्स असतील तर येथे आपण अशाच प्रकारे पुढे जाऊ परंतु आपल्याकडे येथे एन 1 आणि एन 2 आहे का ते आपण पाहू शकता प्रत्येक स्टेप मध्ये आपल्याकडे मॅक्सिमम नंबर ऑफ एक्सचेंज येथे फक्त एन 2 असू शकते कारण एन 2 लहान आहे एन 2 नंतर या सर्व एन 2 नोड्स लॉक केले जातील तर या एन 1 आणि एन 2 ची मिनिमम असेल एन 2 लहान असल्याने ते एन 2 असेल तर येथे आपण काय करीत आहात ते पहा आम्ही नोडला मिनिमम एन 1 आणि एन 2 मॅक्सिमम एन 1 एन 2 व्हर्टेक्स असलेले 2 सबसेटमध्ये डिव्हाइड करीत आहोत जे एक लहान मोठे आहे आणि हेच मी प्रत्येक स्टेपवर म्हणतो आहे की आम्ही व्हर्टेक्स एक्सचेंजची संख्या कमीतकमी एन 1 आणि एन 2 पर्यंत मर्यादित करीत आहोत फक्त जर हा बदल केला तर आपण हे असमान ब्लॉक साईज हॅण्डल करण्यास सक्षम असाल आपल्याकडे दुसरा एक्सटेंशन अनइक्वल साईझ एलिमेंट हॅण्डल करते जसे आतापर्यंत आम्ही आझमशन आहे की ग्राफमध्ये सर्व व्हर्टेक्स समान आहेत आपण जोडलेले व्हर्टेक्स बदलत आहात तर त्यांची कॉस्ट समान असेल ज्यामुळे आपण एक्सचेन्ज करत आहात परंतु सर्वसाधारणपणे काही व्हर्टेक्स सिंगल गेट दर्शवू शकत नाहीत परंतु ते 3 गेट किंवा 4 गेट यांचे कलेक्शन असू शकतात तर प्रत्येक व्हर्टेक्स साईझ सर्वसाधारणपणे भिन्न असू शकतात तर या दुसर्या व्हेरिएशन मध्ये आपण अनइक्वल साईझच्या एलिमेंट चा विचार करीत आहात येथे असे समज आहे की आपण असे आझमशन धरतो की स्मालेस्ट एलिमेंट युनिट साईज असते आपण साईज असलेल्या प्रत्येक एलिमेंट पूर्णतः कनेक्ट केलेल्या व्हर्टेक्ससह रिप्लेस करा याला स्क्लीक विथ इजेस ऑफ इन्फिनिटीए वेट असे म्हणतात म्हणजे काय मी फक्त स्पष्टीकरण देत आहे समजा माझ्याकडे असा ग्राफ आहे चला असे म्हणूया की आपण अगदी लहान उदाहरणे घेऊ जोडलेले आहेत अशा 3 व्हर्टेक्स यासारखे एक ग्राफ आता हे नोड्सचे वेट समान नाही तर त्याचे वेट 3 आहे त्याचे वेट २ आहे त्याचे वेट १ आहे असे समजू तर याचा अर्थ असा की 1 म्हणजे हे एक युनिट एज आहे ज्यामध्ये 1 गेट असते याचा अर्थ म्हणजे आपण हे 2 व्हर्टेक्सनी पुनर्स्थित करा 3 म्हणजे आपणास त्यास एकमेकांशी जोडलेले 3 व्हर्टेक्स बदलवा आणि या इजेसचे वेट आपण खूप मोठे घ्याल तू खूप मोठा का घेत आहेस कारण ते नेहमी एकत्र राहतात ते नेहमीच एकत्र राहतात असे केल्याने तुम्ही मॉडिफाइड ग्राफ तयार करा येथे हे सांगूया की आपण हे फक्त 3 ने रिप्लेस केले आणि हे 2 ने रिप्लेस केले तर हे यास कनेक्ट केले जाईल हे यात कनेक्ट केले जाईल हे देखील यात कनेक्ट केले जाईल याप्रमाणे आपण अशी सर्व कनेक्ट करा आपण अशी सर्व कनेक्ट कराल आपण नवीन ग्राफ तयार करता आणि आपण पुन्हा हे के एल किंवा केर्निघन लिन अल्गोरिदम चालवित आहात म्हणून व्हर्टेक्सच्या इन्फायनाईट इजेस ते नेहमी एकत्र राहतील म्हणजे ज्या क्लस्टर जे जास्त वेटचे रिप्रेझेन्ट करतात ते नेहमी एकल क्लस्टर म्हणून राहतील तर आपण हा चेंज करू शकता अर्थातच ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण नंतर चर्चा करणार आहोत की परफॉर्मन्सकडे डोळा ठेवून हे पार्टीशीयन देखील पार पाडता येईल कारण मी आधीच पाहिले आहे की बोर्डवरील डीले चिप डीले करण्यापेक्षा बरेच मोठे आहे विशेषत चिपमध्ये डीले नॅनोसेकंद किंवा नॅनोसेकंदांचा अंश असू शकतो परंतु चिप्सच्या संपूर्ण बोर्डात कॅपेसिटीव्ह आणि रेझिटिव्ह इफेक्ट मुळे डीले मिलिसेकंद इतका लार्ज असू शकतो जसे मी आधी सांगितले आहे की जर क्रिटिकल पाथ बर्याच वेळा कट झाला तर डीले अनएक्स्पेक्टेबली हाय असू शकतो तर हाय परफॉर्मन्ससाठी आपले पार्टीशीयन सिस्टिम करण्याचे उद्दिष्ट भिन्न असू शकतात रिड्युसिंग कट साईझ करणे मिनिमाइझ क्रिटिकल पाथ मधील डीले करावा लागेल ज्यामुळे टायमिंग कन्स्ट्रेन्ट सॅटिसफाय होईल यासह आम्ही या व्याख्यानाच्या शेवटी पोहोचलो आहोत तर आम्ही पुढील व्याख्यानात फ्लोर प्लॅनिंग बद्दलची चर्चा चालू ठेवतो